तर आता आम्ही तथाकथित फिसिकल सिन्थेसिसच्या काही तंत्राविषयी बोलतो जेव्हा आपण फिसिकल सिन्थेसिस म्हणतो तेव्हा आपल्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की आपण काही नेगेटिव्ह स्लॅकचे नियंत्रण समायोजित करण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणून जेव्हा आपण नेटिलिस्टवर टाईमचे विश्लेषण स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस करता तेव्हा आम्हाला आढळू शकते की त्यांच्याकडे काही नेट नेगेटिव्ह आहेत म्हणून काही सुधारात्मक कृती करणे आवश्यक आहे त्यामुळे आवक आवश्यक टाईम अक्चुअल अर्रेवाल टाईमपेक्षा कमी आहे तर अशा प्रकरणांसाठी आपल्याला काही प्रकारचे सुधारात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे तथाकथित फिसिकल सिन्थेसिस चरणांद्वारे हेच आहे म्हणून आम्ही आमच्या चर्चा सुरू करतो म्हणूनच मी म्हटल्या प्रमाणे फिसिकल सिन्थेसिस हे टायमिंग ऑप्टिमायझेशन तंत्राच्या संकलना शिवाय काही नाही असे करण्याचा मुख्य हेतू म्हणजे नेगेटिव्ह स्लॅकचा प्रयत्न करणे आणि त्यांचे नियंत्रण करणे नेगेटिव्ह स्लॅक्स वापरून पहा आणि त्यांना दूर करा त्यांना 0 किंवा सकारात्मक बनवा टायमिंग बजेट म्हणजे काय हे आधी आपण पाहिले होते तर यात काही टाईमचे बजेट तयार करणे असू शकते आणि या बजेटच्या आधारे आपण हे बजेट कोठेही मिळते की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करीत आहात आपण सर्किटच्या प्रत्येक टप्प्यावर हे बजेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपण समाधानी नाही असे म्हणू शकता आणि जेव्हा आपण पाहतो की आपण कोणत्या प्रकारचा उल्लंघन करीत आहात काही सुधारात्मक पावले उचल अशा प्रकारच्या टाईमच्या उल्लंघनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण कोणती सुधारात्मक पावले उचलू शकतो हे आता येथे पाहूया म्हणून जेव्हा आम्ही येथे टाईमचे बजेट म्हणतो तेव्हा त्यात लक्ष्य डिलेज समाविष्ट असतो म्हणजे संपूर्ण मार्ग किंवा नेट असलेल्या मार्गांच्या छोट्या भागासह हे एकतर प्लेसमेंट किंवा रूटिंग टप्प्या दरम्यान केले जाऊ शकते किंवा टाईम दुरुस्ती दरम्यान नंतर देखील केले जाऊ शकते याचा अर्थ असा की आपण सर्व काही केल्यावर पहा की काही टाईमत समाधानी होत नाही तर आपण नंतर देखील या सुधारात्मक कृती करू शकता स्पष्टपणे बोलणे टाईमची दुरुस्ती 3 पध्दतींचा वापर करुन केली जाऊ शकते पहिल्यास गेट साइजिंग असे म्हणतात दुसर्यास बफरिंग म्हणतात ज्यात नेट लिस्टमध्ये बफर सादर करणे समाविष्ट आहे आणि तिसरे म्हणजे आपली नेट लिस्ट काही प्रकारे सुधारित करणे याला नेटलिस्ट पुनर्गठन असे म्हणतात चला तर मग आपण पहिल्यापासून सुरुवात करूया सर्किटमधील डिलेज समायोजित करण्यासाठी हे गेट साइझिंग हे एक अतिशय सोपी आणि सामान्यपणे वापरली जाणारी तंत्र आहे आता एक गोष्ट तुम्ही पाहिली ती म्हणजे आज मी म्हटल्याप्रमाणे बहुतेक चांगले डिझाइन केलेले सर्किट तयार केले जातात ते सेमी कस्टम किंवा स्टॅंडर्ड सेल डिझाइन केलेल्या शैलीवर आधारित असतात तर तिथे मूलभूत कल्पना काय आहे आमच्याकडे तंत्रज्ञान लायब्ररी आहे जिथे सेलचा एक संच आहे जो पूर्व डिझाइन केलेला आहे आणि लायब्ररीत ठेवला आहे ते सर्व समान हाईट आहेत त्यांची विड्थ भिन्न असू शकते म्हणून जे काही आवश्यक आहे ते मी लायब्ररीतून एक सेल उचलले मी ते माझ्या लेआउटमध्ये ठेवले आणि पंक्तीच्या दृष्टीने लेआउट छान पद्धतीने मांडलेले आहे आता आपण येथे जे काही बोलणार आहोत ते म्हणजे आपण उदाहरण घेऊ समजा मला 2 इनपुट NAND गेट पाहिजे तर मी अशी अपेक्षा करतो की लायब्ररीत 2 इनपुट NAND सेल असेल तेथे खरोखरच एक सेल आहे परंतु फक्त एकच नाही असे अनेक इनपुट 2 NAND गेट असू शकतात जेथे गेटचे आकार बदलतात ह्या वेगवेगळ्या आकाराचे अर्थ काय ते मी समजावून सांगेन तर मी आत्ताच जे नमूद केले आहे ते असे आहे की प्रत्येक लॉजिक गेट किंवा सामान्य सेल लायब्ररीमध्ये असलेले साधे फंक्शनल ब्लॉक्स बहुविध आकारात उपलब्ध आहेत अंदाजे बोलणे पहा मोठ्या गेटमध्ये मोठी ड्रायव्हिंग क्षमता असेल म्हणूनच आम्ही येथे म्हणतो की त्यांच्याकडे वेगळ्या ड्राइव्ह सामर्थ्य असू शकतात मोठ्या गेटमध्ये सध्याची ड्रायव्हिंग क्षमता मोठी असेल लहान गेट्समध्ये सध्याची ड्रायव्हिंग क्षमता कमी असेल तर ही ड्राइव्ह सामर्थ्य अक्चुअलपणे विद्युत् प्रवाह निश्चित करते जी गेट स्विचिंग दरम्यान लोड प्रदान करू शकते आता मी हे समजावून सांगत आहे म्हणून जेव्हा एखादा गेट अन्य काही गेट ड्रायव्हिंग तेव्हा गेट आउटपुटला अक्चुअलतेने लोड कॅपेसिटीन्सचा सामना करावा लागतो तर हे कॅपेसिटीन्स कोणत्या घटकावर अवलंबून आहे हे फॅनआउट किती गेट्स ड्रायव्हिंग आहे आणि ड्रायव्हिंग गेटच्या आकारावर अवलंबून आहे आपण फक्त ही वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया NAND इनपुट करण्यासाठी एक साधे उदाहरण पाहू तर मी तुम्हाला एक CMOS स्तर दर्शवित आहे 2 इनपुट NAND ची ट्रान्झिस्टर लेवल रिअलझाशन तर ड्रॉप डाउन मध्ये तुमच्याकडे २ n प्रकारचे ट्रान्झिस्टर nMOS आहेत आणि येथे तुमच्याकडे pMOS ट्रान्झिस्टर a आणि b आहेत आणि हे आउटपुट आहे f असे समजू तर हे येथे आहे a हे b आहे आणि हे f आहे आता आम्ही जो प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे ट्रान्झिस्टर किती लहान असू शकते आता जर आपण ट्रान्झिस्टरकडे वरच्या दृश्यावरून एक MOS ट्रान्झिस्टर पहाल तर एक प्रदेश आहे जो चॅनेल आहे हे चॅनेल आहे एका बाजूला आपल्याकडे हा स्रोत आहे दुसर्या बाजूला आपल्याकडे नाली आहे तर या चॅनेलमध्ये करंट प्रवाहित होईल आता प्रश्न उद्भवतो हे स्त्रोत आहे हे निचरा आहे किंवा उलट आहे आणि हे चॅनेल आहे आता प्रश्न उद्भवतो की आम्हाला वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या या चॅनेलचे आकार काय आहे आता आपण नैसर्गिक ऑप्टिमायझेशनच्या दृष्टिकोनातून पाहता आम्ही अनावश्यकपणे दरवाजा मोठा चॅनेल मोठा का करावा आम्ही जेवढे माझ्या उद्देशाने काम करतो तितके लहान करण्याचा प्रयत्न करू आपण या चॅनेलचे आकार पाहता ते सर्व काही प्रकारच्या वैशिष्ट्य आकारावर आधारित आहेत हे एक अतिशय स्टॅंडर्ड तंत्रज्ञान किंवा स्टॅंडर्ड प्रक्रिया आहे चॅनेल कमीतकमी 2 लांबडा बाय 2 लांबडा असू शकते हे किमान वैशिष्ट्यीकृत आकार आहे असे म्हणतात आणि आणखी एक गोष्ट आहे की pMOS ट्रान्झिस्टर त्यांची गतिशीलता म्हणजे संपूर्ण गतिशीलता थोडी कमी आहे म्हणजेच nMOS ट्रान्झिस्टरमधील इलेक्ट्रॉनच्या तुलनेत छिद्र किंचित हळू हलतात तर या स्विचिंग गतीची तुलना करण्याकरिता pMOS ट्रान्झिस्टर किंचित मोठे केले जातात आपण पहाल की आपण असे ट्रांझिस्टर बनवू शकता आपण असे ट्रांझिस्टर बनवू शकता 2 लॅम्बडा बाय 4 लंबडा म्हणजे आपण ते असे बनवू शकता 2 लंबडा बाय 4 लंबडा किंवा आपण 4 लांबडा बाय 4 लंबडा एक चौरस मोठा प्रकार बनवू शकता आपण ट्रान्झिस्टरचा आकार बदलू शकता असे बरेच मार्ग आहेत म्हणून जेव्हा मी म्हणतो की ट्रान्झिस्टरचा आकार म्हणजे मी चॅनेलच्या आकाराचा संदर्भ घेतो आता मी असे म्हणत आहे की मी असे मानत आहे की हा p टाइप आणि n टाइप सर्व एकसारखे आहेत परंतु गतिशीलतेच्या मुद्द्यांमुळे p प्रकार थोडा मोठा होईल म्हणून मूळ ट्रान्झिस्टरचा आकार 2 लंबडा बाय 2 आहे लॅम्ब्डा आम्ही संदर्भित करतो 1 म्हणजे 1 ते 1 1 म्हणजे 1 ते 1 1 म्हणजे 1 ते 1 1 म्हणजे 1 ते 1 म्हणजे 1 म्हणजे 1 म्हणजे केस लेंग्थस आणि विड्थ समान आहे परंतु समजा मी बनवितो चॅनेल विस्तीर्ण म्हणून मी चॅनेलला यासारखे व्यापक बनवितो म्हणजे स्त्रोत एका बाजूला आहे दुसरीकडे निचरा आहे म्हणूनच हे विस्तीर्ण असल्याने प्रतिकार कमी होईल म्हणून जर प्रतिकार कमी झाला तर ते जास्त चालू शकते तर मी काय म्हणत आहे की मी 1 च्या ऐवजी 1 ते 1 असे म्हणायचे परिमाण बदलून मोठा गेट बनवू शकतो म्हणजे 1 ते 1 असे म्हणतो मी ते 1 असे 2 असे बनवू शकतो म्हणून मी गेट्स रुंद करतो म्हणून मी यास अधिक विस्तृत केले तर ते अधिक चालू शकते तर मूलभूत कल्पना अशी आहे आणि आणखी एक गोष्ट आपण समजू शकता की समजा हा गेट अन्य गेट्सप्रमाणे चालत आहे तत्सम गेट्स म्हणजे आऊटपुट काय आहे ते समजा हे फ आहे हे फ दुसर्या NAND गेटच्या इनपुटवर जाईल तर हे बिंदू एका p प्रकारच्या ट्रान्झिस्टरला जोडले जाईल आणि ते एका n लाही जोडले जाईल या n प्रकारचे टाइप ट्रान्झिस्टर म्हणून प्रत्येक ट्रान्झिस्टरसाठी सब्सट्रेट कपॅसिटन्सचे गेट पुरेसे आहे समतुल्य सर्किट आम्ही ओळखू शकतो आम्ही असे वागू शकतो की हे लोड CL ची क्षमता चालवित आहे तर हे कॅपेसिटिव्ह लोड फॅनआउटवर अवलंबून आहे जर असे 2 गेट्स असतील तर CL चे मूल्य दुप्पट होईल कारण ट्रान्झिस्टरच्या अशा आणखी एक जोड्या चालविल्या जात आहेत तर हे फॅनआउट लोड कॅपेसिटन्स निश्चित करते आणि जेव्हा आपण असे म्हणतो की गेटचे आउटपुट 0 ते 1 किंवा 1 ते 0 पर्यंत बदलत आहे म्हणून जेव्हा मी म्हणतो की ते 0 ते 1 पासून बदलत आहे म्हणजे कॅपेसिटर सुरूवातीस डिस्चार्ज होते तेव्हा आउटपुट होते 0 आता ते चार्ज होत आहे हे VDD आहे हे या मार्गाद्वारे चार्ज करीत आहे आता जेव्हा मी असे म्हणतो की आउटपुट 1 पासून 0 पर्यंत जाईल तर आपण असे म्हणतो की हे या मार्गाद्वारे सोडले जात आहे तर हा चार्जिंग आणि डिस्चार्जिंग टाईम 2 गोष्टींवर अवलंबून असेल एक म्हणजे कॅपेसिटन्सचे मूल्य मोठे मूल्य हळू हळू ही प्रक्रिया होईल आणि या मार्गांवरील प्रतिकार प्रतिकार कमी करा वेगवान असेल चार्जिंग डिस्चार्जिंग म्हणून मी जर एखादा गेट मोठा केला तर हा डिस्चार्जिंग वेगवान होईल त्यामुळे माझ्या गेटची डिलेज कमी होईल म्हणूनच आमचा अर्थ असा आहे की गेटचे आकार काढणे म्हणजे आपण कसे गेट मोठे बनवल्यास त्याचा डिलेज कमी होऊ शकतो म्हणून आम्ही या MOS स्तराच्या डिझाइनमध्ये पुढील तपशीलात जात नाही परंतु मला असे वाटते की हे जाणून घेणे आणि कौतुक करणे पुरेसे आहे परंतु मी एक गेट मोठा बनवितो म्हणजेच मी माझे ट्रान्झिस्टर अधिक विस्तृत करतो चॅनेल विस्तृत करतो म्हणून मी अधिक प्रवाह चालवू शकतो त्यामुळे माझा RC डिलेज कमी होईल म्हणून गेटची डिलेज 0 ते 1 1 ते 0 वाढती आणि गडी बाद होण्याच्या टाईमस डिलेज होईल आणि फॅनआउट्सची संख्या कॅपेसिटिव लोड अधिक असेल अधिक माझा डिलेज होईल कारण मला मोठे कॅपेसिटर चार्ज करावे लागतील समजा आपल्याकडे एक गेट v आहे आणि ग्रंथालयात संग्रहीत गेट्सच्या versions आवृत्त्या आहेत A चा आकार सर्वात छोटा आहे v A चा आकार v B च्या आकारापेक्षा कमी आहे आकार v C पेक्षा कमी आहे हे असे आहे जे आम्ही आधीच सांगितले आहे म्हणून जर एखाद्या गेटचे आकार मोठे असेल तर याचा अर्थ कमी उत्पादन होईल आणि ज्या संभाव्यतेत समान किंवा कमी डिलेज मोठ्या लोड कॅपेसिटन्स चालवू शकतात आता 2 गोष्टी आहेत म्हणून जर आपण एखादा गेट मोठा केला तर आणखी एक मुद्दा आहे जो चित्रातही येत आहे म्हणून जर आपल्याला मोठा गेट बनविण्यास दिले तर आपण चॅनेल आकारात मोठे बनवित आहात तर गेटच्या आत एक आंतरिक कॅपेसिटन्स देखील असेल जो येथे प्ले होणार आहे यापूर्वी आम्ही लोड कॅपेसिटन्सबद्दल बोलत होतो इतर काही गेट दुसरा गेट चालवित आहेत परंतु आता मी त्याच गेटचा विचार करीत आहे गेटच्या आत काही अंतरंग कॅपेसिटन्स असू शकतात चॅनेल आणि इतर अनेक गोष्टींच्या थरांच्या दरम्यान म्हणून जेव्हा लोड कॅपेसिटन्स मोठा असेल तेव्हा ही आंतरिक कॅपेसिटन्स जास्त फरक पडणार नाही म्हणून जेव्हा आपण गेट्स मोठे कराल तेव्हा आपल्या डिलेज कमी होतील तर हे संबंध टिकून राहतील जेव्हा आंतरिक कॅपेसिटन्स लहान असतात आणि लोड कॅपेसिटन्स जास्त असते तेव्हा हे असे होते त्यामुळे डिस्चार्ज टाईम चार्ज करणे येथे मुख्य डिलेज असेल लोड कॅपेसिटन्स चार्ज करणे आणि लोड कॅपेसिटन्स डिस्चार्ज करणे त्यामुळे v A सर्वात लहान असल्याने v A डिलेज सर्वात मोठा असेल तर v C सर्वात मोठा डिलेज सर्वात छोटा असेल परंतु जर त्यास सत्य असेल तर समजा आपल्याकडे लोड कॅपेसिटन्स क्षमता नाही तर ते लहान आहे म्हणून आता आंतरिक डिलेज होईल आणि जर आपण एखादे गेट मोठे केले तर डिलेजही होईल त्यामुळे डिलेज होईल की नाही हे गेट मोठे करून ते खाली जाईल किंवा नाही हे गोष्टींच्या संख्येवर अवलंबून आहे आपण देखील त्याकडे लक्ष दिले पाहिजे जरी हे उच्च कॅपेसिटिव्ह लोड चालवित आहे किंवा ते जास्त लोड चालवित नाही यावर अवलंबून डिलेज एकतर वाढू शकेल किंवा खाली जाईल आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर आपण गेटचा आकार वाढविला तर त्याचा परिणाम आधीच्या टप्प्यातील डिलेज देखील होऊ शकतो कारण आपण पुन्हा या आकृत्याकडे परत येऊ या समजा मी हे गेट्स मोठे केले आणि मागील टप्प्यातून असे काही गेट्स आहेत जे हे चालवित आहेत तर हे देखील एक कपॅसिटीस सामोरे जाईल म्हणून जर मी हा गेट मोठा केला तर क्षमतेचे मूल्य क्षेत्राच्या प्रमाणात आहे म्हणून जर मी क्षेत्र मोठे केले तर हे कॅपेसिटन्स मूल्य देखील मोठे होईल तर हा डिलेजही वाढेल तर हे आपण लक्षात ठेवावे लागेल ठीक आहे आता हा चार्ट आम्हाला A B C सारख्या घटनांसाठी काही प्रतिनिधी मूल्ये दर्शवितो तर मी म्हणालो की A सर्वात लहान आहे आणि C सर्वात मोठा आहे A चा आकार B च्या आकारापेक्षा कमी आहे C च्या आकारापेक्षा कमी आहे म्हणून हा आलेख लोड कॅपेसिटन्ससह गेटच्या डिलेजचे फरक दर्शवितो म्हणून लोड कॅपेसिटानेसेस फेम्टोफॅरड्स मध्ये आणि पिकोसेकँड्स मध्ये डिलेज रचला जातो तर या आलेखाचा अक्चुअल अर्थ काय आहे म्हणजे मी एक दर्शवित आहे समजा जर लोड कॅपेसिटन्स 2 5 फेमिटोफॅरड्स असतील तर आपल्या सर्वात लहान गेट A मुळे तुमची डिलेज 35 पिको सेकंद असेल B बरोबर 30 असेल C बरोबर 27 असेल तर विविध लोड क्षमतांसाठी हे वैशिष्ट्यपूर्ण बदल पाहिले गेले आहेत म्हणून आपण येथे काही उदाहरणे घेत आहोत जी आपण ही व्हॅल्यूज स्पष्टीकरणासाठी वापरत आहोत म्हणूनच मी हा आलेख दर्शवित आहे तर ते काय म्हणतात त्यास आकार बदलत आहे असे म्हटले आहे की मी कमी डिलेज साधण्यासाठी गेटचा आकार बदलतो जसे समजा माझ्याकडे अशी एक सर्किट नेटलिस्ट आहे मी एक गेट घेतो 2 इनपुट NAND गेट जो 3 इतर बिंदू चालवित आहे चला असे गृहीत धरू या डेस्टिनेशन गेटचे आकार भिन्न आहेत आणि त्यांची एकूण क्षमता या प्रमाणे आहे 1 5 सर्व फेमिटोफर्ड्स 1 0 आणि 0 0 आता कारण ही क्षमता समांतर असेल कारण आपणास माहित आहे की क्षमता समानांतर असल्यास एकूण लोड क्षमता वाढेल तर एकूण 3 3 फेम्टोफॅरॅड होईल म्हणून मी 2 पर्याय दर्शवित आहे जर मी vA याचा अर्थ असा केला तर 3 फेम्टोफॅरडच्या लोडसह सर्वात छोटा गेट 3 फेम्टोफॅरड्स vA सह परत जाऊ या डिलेज 40 आहे तर या प्रकरणात गेटचे डिलेज 40 पिकोसेकंद असेल परंतु जर मी मोठा गेट vC वापरा म्हणजे तुम्हाला vC दिसेल की डिलेज 28 आहे तर हे गेट 28 असेल तुम्ही फक्त गेटचा आकार बदलून पाहू शकता मी डिलेज 40 वरून 28 पर्यंत बदलू शकतो तर ते बरेचसे विस्तृत आहे गेटचा आकार समायोजित करून मी करू शकणारे फरक हे मी आधीच ठीक म्हटले आहे तर पुढील तंत्र म्हणतात बफरिंग बफरिंग म्हणजे काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने आम्ही सर्किटमध्ये बफरची ओळख करुन देतो सर्किटमध्ये बफर परिचय करून किंवा अंतर्भूत करून कोणती वैशिष्ट्ये सुधारली जातात ते पाहू या तर बफर म्हणजे काय इन्व्हर्टरची जोडी वापरून बफर तयार केला जातो किंवा जर आपल्याला इन्व्हर्टींग बफर हवा असेल तर एकच इन्व्हर्टर देखील पुरेसे असू शकते बफर आपल्याला काही गोष्टी करण्यात मदत करू शकतात प्रथम सर्किट वेगवान करणे किंवा डिलेज घटक म्हणून काम करणे हा मुद्दा आहे ज्याबद्दल आपण नंतर नंतर बोलत आहोत ही कल्पना खालीलप्रमाणे आहे समजा माझ्याकडे स्रोत आहे मला एक गंतव्य आहे त्यास जोडणारी एक वायर आहे तर जर वायरची लेंग्थस l असेल तर या वायरची डिलेज जर आपण फक्त एल्मोर डिलेज मॉडेलची गणना केली आणि वितरित RC मॉडेलची गणना केली तर या इंटरकनेक्शनची डिलेज अंदाजे L च्या स्क्वेअर शी असेल तर आता आपण बदल करू या त्याऐवजी मी त्या दरम्यान एक बफर घाला मी ही एकूण लेंग्थस 2 भाग L बाय 2 आणि L 2 ने विभाजित केली आहे तर असे म्हणा की डिलेज काही स्थिर के बरोबर समान आहे तर या प्रकरणात पहिल्या विभागासाठी डिलेज के मध्ये 2 पूर्ण स्क्वेअर होईल दुसर्या भागासाठी पुन्हा डिलेज 2 संपूर्ण स्क्वेअर केल जाईल जर आपण हे जोडले तर L स्क्वेअर बाय 4 आणि एल स्क्वेअर 4 ने एकूण डिलेज किती असेल ते के द्वारा L स्क्वेअर असेल तर डिलेज अर्धा झाला आहे म्हणून बफरची ओळख करुन आम्ही इंटरकनेक्शन डिलेज कमी करू शकतो हे डिलेज कमी करण्यासाठी एक अतिशय मनोरंजक आणि महत्वाचे तंत्र आहे तर ही पहिली गोष्ट आहे सर्किटला वेग दुसरे म्हणजे सिग्नलची अखंडता सुधारण्यासाठी ट्रान्सिशन्स टाईम सुधारित करणे तर हे काय म्हणते की समजा मी सर्किटमध्ये बफर सादर केला आहे आणि हे इनपुट सिग्नल फार चांगले नाही हे असे झाले आहे त्याऐवजी व्यवस्थित पूल्सऐवजी म्हणून जेव्हा माझ्याकडे बफरचे आउटपुट असेल तेव्हा मी हे सिग्नल पुन्हा एक छान पूल्स मध्ये पुन्हा प्रोपागंट करेन मला असे म्हणायचे आहे की सिग्नल रीजनरेशन RC वर परिणाम झाल्यामुळे सिग्नल अंतरावर प्रोपागंट असताना सिग्नलचा समोराचा क्षीण होत जातो सिग्नलचे स्वरूप विकृत होते म्हणून जर मी बफरचा परिचय करून दिला तर पुन्हा सिग्नल पुन्हा निर्माण केला तर ते पुन्हा खूप छान बनते आणि तिसर्यांदा हे आउटपुट बाजूला कॅपेसिटिव्ह लोड संरक्षित करण्यास मदत करू शकते उदाहरणार्थ माझ्याकडे बफर आहे आणि बफरच्या आउटपुटमध्ये एक मोठा कॅपेसिटिव लोड आहे तेथे 2 कॅपेसिटीव्ह लोड आहे जे ते चालवित आहे समजा मी बफरचा परिचय करून दिला आहे आणि त्या बफर मधून मी एक लोड हलवत आहे आणि मी दुसरा बफर वापरतो आहे मी वापरत आहे दुसरा लोड चालवित आहे म्हणून मी 2 बफर आणि अक्चुअल गेटमध्ये सामायिक करीत आहे सुरुवातीला वाहन चालवत होतो की ढाल होत आहे हे केवळ बफर्स चालवत आहे कॅपेसिटिव्ह भार नाही तर ही काही तंत्रे आहेत हे केल्या जाऊ शकतात जे सुधारित आहेत पण नक्कीच काही स्पष्ट कमतरता आहेत बफर म्हणजे काही अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स जसे मी म्हणालो की ते सामान्यत 2 इन्व्हर्टर बॅक टू बॅक म्हणजे 4 MOS ट्रांजिस्टर असतील ते अधिक क्षेत्राचा वापर करतात ते अधिक शक्ती वापरतात आधुनिक EDA साधने ते बर्याच गोष्टींचा वापर करतात कारण आपणास माहित आहे की आजची परिपथ कार्यक्षमता जागरूक करीत आहेत बरेच कार्यप्रदर्शन चालवलेले ऑप्टिमायझेशन आहे जे चालते आणि बफर घालणे हे एक अतिशय लोकप्रिय तंत्र मानले जाते तर आधुनिक डिझाइनमध्ये सामान्यत बफर सर्वपैकी 10 ते 20 टक्के असू शकतात बफर देखील काही स्टॅंडर्ड सेल आहेत म्हणजेच सर्व स्टॅंडर्ड पेशींपैकी 10 ते 20 टक्के बफर असू शकतात आणि ते काही डिझाइनमध्ये टक्क्यांपर्यंत जाऊ शकतात असे साकारले गेले आहे म्हणून बफर्स जरी काही अतिशय वांछनीय वैशिष्ट्ये प्रदान करण्यात खूप चांगले असतात परंतु त्यामध्ये काही कमतरता देखील आहेत आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे हे ट्रेडऑफसारखे आहे तर बफरिंग कसे सुधारू शकते ते पाहू आपण 2 इनपुट NAND गेटचे आणखी एक उदाहरण घेऊया जे 5 फॅनआउट लाइन चालवित आहेत म्हणून त्यातील प्रत्येकी 1 ची कॅपेसिटन्स मूल्य आहे तर एकूण लोड कॅपेसिटन्स 5 फेम्टोफर्ड असेल आणि आपण द्वितीय गेट vB वापरत आहात आता या आलेखात आम्ही फक्त 3 पर्यंत दर्शविले आहे म्हणून आम्ही संपूर्ण गोष्ट दर्शविली नाही फक्त मी येथे खाली नमूद केले आहे तर जर आपण दरम्यानचे vB वापरत असाल तर 5 पिकोफारड 5 ff फेम्टोफॅरॅड लोड कॅपेसिटन्स डिलेज 45 पिकोसेकंदांवर येतो आपण हे व्हॅल्यू वापरली आहे या प्रकरणात गेटचा डिलेज 45 पिकोसेकंद असेल परंतु समजा आम्ही या फॅनआउट रचनेत बफर घालून प्रथम दोन d आणि e जशी ठेवतो तसे ठेवतो हा y एक बफर आहे आम्ही ड्रिव्हनसाठी वापरतो उर्वरित तीन तर आता तुम्ही पाहत आहात की vB 1 2 आणि 3 देखील ड्राईव्ह करीत आहे Y देखील 1 2 आणि 3 चालविते आपण असे मानू या की y ची इनपुट कॅपेसिटन्स देखील 1 आहे तर हे देखील 3 फेमिटोफॅरड असेल हे देखील 3 फेम्टोफॉरड असेल तर 3 फेम्टोफॅरडसह vB ते किती आहे 33 ही डिलेज आहे तर या गेटला 33 पुन्हा 33 33 असतील तर एकूण डिलेज plus 33 अधिक be 33 असेल परंतु या गेटची डिलेज was 45 होती आता ती घटून 33 33 झाली आहे तर जर d आणि e अशी काही ठिकाणे असल्यास जिथे हा संकेत पूर्वी प्रसारित केला जायचा त्यांच्याकडे अगोदर अर्रेवाल टाईमची आवश्यकता आहे त्यानंतर आपण या स्ट्रॅटेजिएस वापरू शकता तर जरी एकूण डिलेज 66 आहे परंतु काही आउटपुट आपण 33 च्या डिलेज ड्राईव्ह करू शकता जणू हे हे या 45 टाईम पेक्षा बरेच वेगवान आहे तर आम्ही हे आधीच सांगितले आहे हे आधीच आम्ही स्पष्ट केले आहे यासह आम्ही या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत पुढच्या व्याख्यानात आपण नेटलिस्टची पुनर्रचना विविध तंत्र आपण शोधत आहोत अशा काही फिसिकल डिझाइन तंत्रांकडे पाहत आहोत जेणेकरुन यासाठी होणारे डिलेज कसे समायोजित करता येतील आपण पहात असल्यास टाईम नुसार ड्रिव्हन समायोजन आणि समाधानासाठी या प्रकारचे डिलेज समायोजन फारच आवश्यक असतात म्हणून जेव्हा आपल्याकडे काही प्रकारचे नेगेटिव्ह स्लॅक असतात तेव्हा कुठेतरी आपणास डिलेज समायोजित करावा लागतो हे स्लॅक एकतर 0 किंवा सकारात्मक बनविण्यासाठी ही काही सामान्यत वापरली जाणारी तंत्रे आहेत आज आपण गेट साइजिंग आणि बफरिंग पाहिले आहे पुन्हा बफर करणे आम्ही नंतर वेगळ्या संदर्भात पाहू परंतु सध्या